तर हे परत 45 व्या व्याख्यानमाले मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही रेखीय बीजगणित विषयातील आणखी एक महत्त्वाचा विषय इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स बरोबर सुरू ठेवू तर आम्ही या इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स चा परिचय आणि त्यांचे भौमितिक स्पष्टीकरण आणि नंतर इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स चे मूल्यांकन करण्यासाठी काही सोपी उदाहरणे जाणून घेऊ तर येथे मॅट्रिक्सचे इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स काय आहेत आपण येथे या सोप्या मॅट्रिक्सचा विचार करूया आणि मग आम्ही या दोन वेक्टरचा विचार करूया एक हे आणि दुसरे एक आणि जर आपण या उत्पादनाची A आणि u म्हणून गणना केली तर येथे आपल्याकडे हे A आहे आणि नंतर आपल्याकडे हे u आहे परंतु जर आम्ही हे उत्पादन या वेक्टर v सह केले तर काय होईल तर तो मुद्दा असा आहे जो आपल्याला इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स च्या परिचयात घेऊन जाईल तर जर आपण हे भौमितिकदृष्ट्या पाहिले तर काय घडत आहे येथे आपल्याकडे हे x अक्ष आणि y अक्ष आहेत तर हा वेक्टर v जो येथे दिलेला आहे तो अगदी या प्रमाणे आहे आणि नंतर Av हे उत्पादन फक्त 2 वेळा आहे तर हा वेक्टर जो या रुंदीच्या लांबीच्या दुप्पट आहे तर आपल्याकडे हा वेक्टर Av आहे येथे मनोरंजक काय आहे की या Av आणि v ची दिशा समान आहे आणि त्यांची परिमाण भिन्न आहे तर आता हे गुणानंतर आधीच्या वेक्टर v च्या दुप्पट आहे परंतु या u वेक्टरच्या बाबतीत हाच वेक्टर u होता आणि त्याचा A वेळा u असा बनला आहे तर आमचा असा संबंध नाही की गुणाकारानंतर वेक्टरची दिशा समान राहिली आता आपल्याकडे पूर्णपणे वेगळा वेक्टर Au आहे तर आमची आवड या u सह A बरोबर नाही आमची आवड अशा वैक्टरांसाठी आहे ज्यांचे मॅट्रिक्सच्या गुणाकाराने त्याची दिशा मूळ वेक्टर v च्या समांतर बदलली नाही आहे आणि आम्ही तेच शोधत आहोत आणि ज्याला प्रत्यक्ष ईगेनवेक्टर्स म्हणतात आणि ही संख्या येथे त्याला इगेनव्हल्यूज म्हटले जाईल तर हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे आणि आम्ही या इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स बद्दलच्या तपशीलात अजून थोडे जाऊ तर गणिताची औपचारिक परिभाषा येथे आहे A कोणत्याही वर्ग मॅट्रिक्स असू द्या एन्ट्रीज वास्तविक असू शकतात किंवा मॅट्रिक्स A च्या नोंदी कॉम्प्लेक्स असू शकतात नॉनझेरो वेक्टर असल्यास तिथे स्केलरला एगेनव्हॅल्यू असे म्हणतात हे नॉनझेरो देखील महत्वाचे आहे वेक्टर जर तेथे नॉनझेरो वेक्टर असेल तर जसे की हे आम्ही अगदी पूर्वीच्या उदाहरणांत पाहिले त्या गोष्टीचे हेच एक समांतर आहे तर आपल्याकडे असे वेक्टर x असल्यास ज्याचे दिलेल्या मेट्रिक्स बरोबर गुणाकार करणे काहीच नाही परंतु लॅंबडा टाईम x आणि हा लॅम्ब्डा ही काही रिअल नंबर्स किंवा कॉम्प्लेक्स संख्या आहे तर येथे हे एक महत्त्वपूर्ण समीकरण आहे ज्याबद्दल आपण आज बोलत आहोत तर आता या ईगेनवेक्टर्सची ही व्याख्या आहे या x ला ईगेनवेक्टर्स म्हणतात आणि या लॅम्ब्डाला इगेनव्हल्यूज म्हणतात तर हे ईगेनवेक्टर्स आहे आणि हे नेहमी नॉनझेरो असणे आवश्यक आहे अन्यथा 0 नेहमी समाधानी असेल म्हणून आपण येथे नॉनझेरो वेक्टर शोधत आहोत ज्यास ईगेनवेक्टर्स म्हणतात आणि त्याला एगेनव्हॅल्यू ओके म्हणतात तर आता वेक्टर x हा एगेनव्हॅल्यू लॅम्बडाशी संबंधित ईगेनवेक्टर्स आहे आणि आता दोन महत्त्वाचे मुद्दे भूमितीद्वारे आपण आधीच्या उदाहरणाच्या मदतीने पाहिले आहे की एक मॅट्रिक्स A चा ईगेनवेक्टर्स एक नॉनझेरो वेक्टर आहे या मधील x जसे की येथे वेक्टर x आणि हे x समांतर आहेत हे आम्ही मागील उदाहरणात पाहिले आहे की हा वेक्टर v आणि वेक्टर Av ते फक्त समांतर होते लांबी भिन्न होती तर येथे देखील सर्वसाधारणपणे या इगेनव्हल्यूज ईगेनवेक्टर्सचा भौमितीय अर्थ असा आहे की या वेक्टरचा हा x आहे आणि हे दोन्ही समांतर आहेत आणि त्यांची परिमाण बदलू शकते आणि म्हणूनच आपल्याकडे हा इगेनव्हल्यूज लॅम्बडा आहे बीजगणितानुसार एक ईगेनवेक्टर्स x हा एक ट्रीवियल निराकरण नाही कारण आपण ईगेनवेक्टर्स x शोधत आहोत जे नॉनझेरो आहे तर म्हणजे या ट्रीवियल समाधानाचा अर्थ असा की x बरोबर 0 असे समीकरण नेहमीच पूर्ण करेल तर आम्हाला 0 सोल्यूशनमध्ये रस नाही नॉनझेरो सोल्यूशनमध्ये आमची स्वारस्य आहे म्हणजे या समीकरणाचे Ax समाधान लॅम्बडा x बरोबर आहे किंवा हे एगेनवेक्टर x येथे A वजा लेम्बडा I च्या नल स्पेस मध्ये एक नॉनझेरो वेक्टर आहे कारण आपल्याकडे समीकरण l हे Ax λx बरोबर आहे तर हे आपण काय करू शकतो आम्ही ही संज्ञा डाव्या बाजूला आणू शकतो तर आपल्याकडे A λI आहे नंतर आपल्याला ही ओळख मॅट्रिक्स देखील द्यावी लागेल आणि नंतर x बरोबर 0 असेल तर मुळात आपण ज्याचा शोध घेत आहोत ते आपण ट्रीवियल नसलेल्या समाधानासाठी शोधत आहोत हे समीकरण किंवा त्याऐवजी रेषात्मक समीकरणे ची प्रणाली आहे आणि ही या च्या नल स्पेसची व्याख्या आहे तर येथे मॅट्रिक्स आहे आणि जर आपण या च्या नल स्पेसचा शोध घेतला तर आपण शोधत असलेला हा x वेक्टर या मॅट्रिक्स च्या नल स्पेस मध्ये आहे आणि हा एक नॉनझेरो असल्याने नल स्पेस वर देखील आता 0 वेक्टर आहे परंतु आम्ही या नल स्पेस मध्ये नॉनझेरो वेक्टर शोधत आहोत तर x हा च्या नल स्पेसचा एक नॉनझेरो वेक्टर आहे आता हा नैसर्गिक प्रश्न आहे की या ईगेनवेक्टर्स ची गणना कशी करावी आणि यासह संबंधित इगेनव्हल्यूज ची ऑर्डर n च्या मॅट्रिक्ससह गणना कशी करावी तर आता आपण चर्चा करू शकणार्या इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स कसे शोधायचे तर हे समीकरण लक्षात घ्या ते म्हणजे या फॉर्ममध्ये लिहिलेले समीकरण आणि येथे दोन अज्ञात आहेत अज्ञात म्हणजे आम्हाला लॅम्ब्डा lambda0 मोजण्याची गरज आहे आणि आपल्याला x मोजणे देखील आवश्यक आहे येथे एक समीकरण आहे किंवा हे रेषीय समीकरण प्रणाली आहे आणि आपल्याकडे हे आणि x ही दोन अज्ञात आहेत तर या दोन अज्ञातांची गणना कशी करावी जेणेकरुन हे अज्ञात समीकरण पूर्ण करतील लॅंबडा एक स्केलर आहे आणि हा x एक वेक्टर vector0 आहे ज्याचे घटक n च्या अगदी बरोबर असतील जर मॅट्रिक्स n क्रॉस n मॅट्रिक्स असेल तर आपल्याकडे इतर माहिती काय आहे की आम्ही हा x ट्रीवियल निराकरण शोधत आहोत तर हे समीकरण मध्ये एक ट्रीवियल समाधान आहे ज्याचा आपण आधीच्या व्याख्यानात अभ्यास केला आहे जर फक्त हे समीकरण पूर्ण केले तर कोणते समीकरण या चे निर्धारक आहे जर हा निर्धारक 0 असेल तर आमच्याकडे एक ट्रीवियल समाधान नाही जर निर्धारक 0 च्या बरोबरीचा नसेल तर तेथे एक अद्वितीय समाधान होईल आणि ते ट्रीवियल समाधान असेल ज्याचा अर्थ x हे 0 असेल परंतु आम्ही या समीकरणाचे एक ट्रीवियल निराकरण शोधत आहोत आणि अशा परिस्थितीत आपल्याला ही अट आहे की या मॅट्रिक्सचा हा घटक 0 असावा तर आपल्याला आणखी एक अट मिळाली जी पुढे कमीत कमी आहे आपण या चा निर्धारक 0 च्या बरोबरीने काहीतरी मिळवू शकाल म्हणून जेव्हा आपण हा निर्धारक वाढवितो कारण हे A अज्ञात आहे आता दिलेला एक मॅट्रिक्स आहे आणि I हे ईडेन्टिटी मॅट्रिक्स आहे तर येथे हा लॅम्बडा अज्ञात आहे म्हणून जेव्हा आपण या निर्धारकांचा विस्तार करतो तेव्हा हे काही नसते परंतु हे बहुवार्षिक समीकरण तिथे असते हे गुणांक असतात आणि हे नैसर्गिकरित्या दिले जातात जेव्हा हे A दिले जाते तर आपल्याकडे हे बहुपद समीकरण आहे आणि जर आपण हे समीकरण सोडवले तर आपल्याला या समीकरणाच्या अधिकतर n मुळे मिळतील याचा अर्थ असा की हे n च्या मूल्य आहे ते भिन्न असू शकतात आणि ते वेगळे असू शकत नाहीत ते वास्तविक असू शकतात काही खरे असू शकतात तर या समीकरणाचे निराकरण ज्यास वैशिष्ट्यपूर्ण समीकरण म्हणतात म्हणून या समीकरणाला मॅट्रिक्स A चे वैशिष्ट्यीकृत समीकरण असे म्हणतात आणि हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला पॉसीबल लंबडा मिळू शकेल एकदा आमच्याकडे हे असेल तर नंतर आमच्याकडे हे समीकरण येईल आणि प्रत्येक लॅम्बडासाठी आपण या चे निराकरण शोधू शकता आणि लक्षात घ्या की आमचा लॅम्बडा ज्याला आपण या अटानुसार निर्धारक 0 असतो त्याप्रमाणे आपल्याला चे ट्रीवियल समाधान मिळेल कारण जेव्हा हा निर्धारक समान नसतो तेव्हा ट्रीवियल समाधान 0 मिळेल परंतु आपल्याकडे लॅम्बडा मिळेल जेणेकरुन हा निर्धारक 0 होईल आणि म्हणून आपोआप या लॅम्बडासाठी आम्हाला या चे ट्रीवियल नसलेले समाधान मिळेल तर या वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाच्या मुळांना नेमके इगेनव्हल्यूज म्हटले जाते कारण हा लॅम्ब्डा इगेनव्हल्यूज आहे म्हणून एकदा आपण हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण सोडवल्यास आपल्यास सर्व इगेनव्हल्यूज मिळतील आणि S च्या ईगेनवेक्टर्स या रेषीय समीकरणाच्या होमोजिनिअस प्रणालीचे निराकरण करून हे निश्चित केले जाऊ शकते म्हणजेच हे तर रेषात्मक समीकरणांची प्रणाली पुन्हा सोडवणे आवश्यक आहे म्हणून या लेक्चरच्या सुरूवातीपासूनच मी रेखीय समीकरणांच्या सिस्टमवर पुन्हा पुन्हा जोर देत आहे कारण शेवटी प्रत्येक चरणात आपण रेखीय समीकरणे सोडवत आहोत तर हे खूप महत्वाचे आहे आणि येथे या लॅम्बडाच्या प्रत्येक मूल्यासाठी आपल्याला समीकरणांची प्रणाली सोडविणे आवश्यक आहे तर आपल्याकडे उदाहरणार्थ 3 लॅंबडा असल्यास प्रत्येक लेम्बडा तर 3 वेळा रेषीय समीकरणांची प्रणाली सोडवावी लागेल आणि ती भिन्न समीकरणे असतील कारण आपल्याकडे वेगळा लॅम्बडा आहे तर हे मॅट्रिक्स वेगळे असणार आहे आणि आपल्याला वेगवेगळे ईगेनवेक्टर्स मिळतील तर आता आपण या च्या या नल स्पेसबद्दल अधिक चर्चा करूया तर नल स्पेसचा अर्थ असा आहे आणि ज्यामध्ये 0 देखील समाविष्ट आहे कारण नल स्पेसमध्ये देखील 0 समाविष्ट होईल तर येथे नल स्पेसला इगेनव्हल्यूज च्या एइगेनस्पेस A म्हणतात तर नल स्पेस मध्ये काय आहे नल स्पेस मध्ये सर्व ईगेनवेक्टर्स व 0 वेक्टर आहेत कारण 0 ईगेनवेक्टर्स नाही तर येथे नल स्पेसला एइगेनस्पेस देखील म्हटले जाते त्यात 0 वेक्टरसह सर्व ईगेनवेक्टर्स आहेत कारण 0 या किंवा 0 चे निराकरण नैसर्गिकरित्या नल स्पेस मध्ये असेल परंतु 0 हे ईगेनवेक्टर्स नाही कारण ईगेनवेक्टर्स आपण नॉनझेरो x या समीकरणाचे ट्रीवियल समाधान म्हणून परिभाषित करतो तर येथे आणखी एक शब्दावली जी आपण नंतर वापरू शकतो ती ईगेनस्पेस तर एगेनस्पेस काही नाही परंतु 0 वेक्टर ओके समवेत या सर्व ईगेनवेक्टर्सचा संच आहे तर आपण येथे समस्येवर जाऊ समस्या क्रमांक 1 ही मॅट्रिक्स च्या ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स शोधणे आहे हे अगदी सोपे उदाहरण आहे जे आम्ही या ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्स च्या मूल्यमापनासह प्रारंभ करतो तर येथे प्रथम आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहून काढावे लागेल आणि ईगेनव्हल्यूज शोधण्यासाठी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण समीकरण सोडवणे आवश्यक आहे आणि मग प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण मूल्यासाठी किंवा प्रत्येक ईगेनव्हल्यूजसाठी आपल्याला ती समीकरण प्रणाली सोडवावी लागेल जी आता आपल्याला त्या मार्गाने मिळेल तर येथे वैशिष्ट्यिक समीकरण या चे निर्धारक आहे तर याचा अर्थ असा की ईगेनव्हॅल्यूज काही नाहीत परंतु या वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाचे हे निराकरण आहे तर आपल्याकडे ही A λI आहे तर आणि नंतर आमच्याकडे हा लॅम्बडा I आहे जो शेवटी निर्धारक असेल तर लॅम्बडा I म्हणजे लॅम्ब्डा 0 0 आणि लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा ही ओळख मॅट्रिक्स आणि ते आम्हाला येथे निराकरणकर्ता जाणून घेऊ इच्छित आहेत तर मॅट्रिक्स म्हणजे काय इथला मॅट्रिक्स 2 वजा लंबडा आहे आणि मग आपल्याकडे येथे 1 आहे आणि येथे आपल्याकडे नंतर वजा 1 आणि वजा लंबडा आहे जो येथे दिलेला मेट्रिक्स A साठी आम्ही नेहमीच वाचू शकतो तर वैशिष्ट्यपूर्ण समीकरण कसे लिहावे या मॅट्रिक्सचे फक्त कर्णकर्त्यामधून लंबडा वजा करणारे निर्धारक तर

तर हे येथे आपले वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे आणि त्याचे मूळ जे ईगेनव्हल्यू असेल तर ईगेनव्हल्यू ही 1 ईगेनव्हल्यू आहेत जी आपण म्हणतो कारण हे या समीकरणाचे समाधान आहे आणि दुसरा ईगेनव्हल्यू असेल आणि आता येथे प्रत्येकाशी संबंधित ईगेनवेक्टर तर प्रथम हे घेऊ हे घेताना आपल्याला आता समीकरण प्रणाली तयार करावी लागेल आणि या x वेळा येथे ती समीकरणाची प्रणाली असेल तर आपल्याला हे डायगोनल एन्ट्रीज मधून वजा करायचे आहे आणि ते येथे आपले मॅट्रिक्स असेल याचा अर्थ असा की जर आपण तसे केले तर येथे So तर इथे आणखी एक उदाहरण सापडले की एगेनव्हल्यूज आणि A चे एगेनवेक्टर्स जे येथे दिले आहेत एक अगदी सोपा मॅट्रिक्स आम्ही फक्त प्रात्यक्षिक साठी घेतला आहे जर आपण वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहिले तर ते होईल याचा अर्थ असा की आपण येथे डायगोनल एन्ट्रीजतुन लॅम्बडा वजा करू तर ही पुनरावृत्ती मूळ आहे आपल्याकडे फक्त एकच एगेनव्हल्यूज आहे जो केवळ 2 वेळा पुनरावृत्ती झाला आहे आणि आता या एगेनव्हल्यूज च्या अनुषंगाने आपल्याला एगेनवेक्टर्सची गणना करणे आवश्यक आहे येथे या व्हॅल्यूजशी संबंधित इगेनवेक्टर आपण पुन्हा असलेल्या रेषीय समीकरणांची प्रणाली बनवू शकतो तर लॅम्ब्डा येथे 1 आहे तर समीकरणाची ही प्रणाली आपल्याला आता सोडवायची आहे आणि आता सिस्टिम कोणती आहे तर आपला मॅट्रिक्स आता 0 आणि 1 आणि 0 असेल आणि नंतर येथे हे 0 देखील आपल्या समीकरणाची आहे तर हा पंक्ती आधीच कमी केलेला इचेलॉन फॉर्म आहे आणि आपल्याकडे हा पिव्होट घटक आहे याचा अर्थ असा की हा एक फ्री व्हेरिएबल नाही परंतु येथे हा आहे कारण पहिल्या स्तंभात पिव्होट घटक नाही म्हणूनच आपण याला फ्री व्हेरिएबल म्हणतो आणि हे फ्री व्हेरिएबल आपल्याला आवडीचे कोणतेही मूल्य देऊ शकतो उदाहरणार्थ हे आपण अल्फा देऊ करत आहोत आणि हे समीकरण जे आधीच्या समीकरणातून दिले गेले आहे हे 0 आहे तर आपल्याकडे या अल्फावरही अवलंबून नसते नेहमी 0 असते कोणतेही अल्फा जे आपण घेतो ते आम्हाला आता स्वातंत्र्य आहे तर या समीकरणाच्या सिस्टमचे निराकरण आणि हे आणि आहे तर येथे कोणताही अल्फा आपण निवडू शकतो आणि तो उपाय आहे तर हा हा सोल्यूशनसाठी येथे जनरेटर आहे आणि आता आपल्याकडे हे आहे ज्याचा संबंधित इगेनवेक्टर पैकी एक आहे आणि यापैकी कोणतेही मल्टिपल इगेनवेक्टर आहे तर येथे आपण पाहिले आहे की दोन वेगवेगळ्या एगेनव्हल्यूज आहेत परंतु आम्हाला फक्त एक इगेनवेक्टर प्राप्त आहे तर हे देखील शक्य आहे जे या सोप्या उदाहरणाच्या मदतीने येथे पाहिले जाऊ शकते त्याबद्दल अधिक आपण नंतर बोलत आहोत की 1 या एगेनव्हल्यूजशी संबंधित किती शक्यता आहे किती इगेनवेक्टर शक्य आहेत इत्यादी तर येथे एक कॅले हॅमिल्टन प्रमेय आहे जे म्हणतात की प्रत्येक चौरस मॅट्रिक्स त्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण समाधानी करते हे आणखी एक परिणाम आहे जे प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण समीकरणातून थेट येते जे प्रत्येक चौरस मॅट्रिक्स स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण करते तर आम्हाला माहित आहे की या चा निर्धारक वैशिष्ट्यिक समीकरण काय आहे म्हणजे असे बहुपक्षीय समीकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आणि हा परिणाम म्हणतो की आपण या मॅट्रिक्सद्वारेच हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण करू शकतो या पुराव्यावरून आपण जाणार नाही याचा अर्थ असा की जर आपण ऐवजी जर हे A द्वारे बदलले तर तर येथे आणि नंतर हे इतकेच पर्यंत या प्रकरणात असेल त्याच आकाराचा ओळख मॅट्रिक्स होईल तर हे कायले हॅमिल्टन प्रमेय म्हणते की प्रत्येक वर्ग मॅट्रिक्स देखील त्याचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण करतो आणि याचा अर्थ असा की हे समीकरण देखील पूर्ण करेल तर हे येथे च्या जागी A ने बदलले आहे आणि c n ला हे सुसंगत करण्यासाठी आहे कारण आता आपण मॅट्रिकसह कार्य करत आहोत तर त्याच ऑर्डरचे येथे एक मॅट्रिक्स असले पाहिजे तर हे केले हॅमिल्टन प्रमेयचा परिणाम आहे ज्यास आपण घेतलेल्या या अगदी सोप्या उदाहरणासाठी आम्ही सत्यापित करू शकतो आणि आम्ही हे कायले हॅमिल्टन प्रमेय द्वारे वैशिष्ट्यपूर्ण बहुपदी सत्यापित करू तर या वैशिष्ट्यपूर्ण बहुपक्षीय समीकरणाने आपल्याला या A शी संबंधित असे लिहिले पाहिजे जे फक्त कर्णकेंद्रांमधून वजा करून केले जाईल आणि आता आम्ही या संदर्भात लिहू शकतो म्हणजे I येथे हा निर्धारक आहे आपल्याला हे समीकरण मिळेल आणि आता आपण कायले हॅमिल्टन प्रमेय पाहणार आहोत असे म्हणतात की हे हे फक्त 0 असावे तर हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण केले पाहिजे आणि जर आपण येथे येत असलेल्या या ची गणना केली तर जेव्हा आपण हे निश्चित करतो तेव्हा हे वजा केल्यास हे दोघे जोडले जातील आणि हे वजा केले जाईल आपल्याकडे 0 मॅट्रिक्स आहे आणि हेच वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे आणि हे कायले हॅमिल्टन प्रमेय म्हणतात की प्रत्येक वर्ग मॅट्रिक्स त्याचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण करते तर आपण येथे या A ने बदलले आहे आणि मग आपण पाहिले आहे की 0 च्या ऐवजी या उजव्या बाजूला 0 मॅट्रिक्स मिळाले तर कायले हॅमिल्टन प्रमेय हेच आहे या कायले हॅमिल्टन प्रमेयाचा आणखी एक उपयोग आपण या उदाहरणावरून पटकन पाहू शकतो की हा A इनवर्स सिद्ध करण्यासाठी आम्ही हे कायले हॅमिल्टन प्रमेय वापरू शकतो तर आपण पुन्हा सुरु केलेली अगदी सोपी उदाहरण म्हणजे A हे च्या बरोबर आहे जर आपण त्याचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहिले तर हे पुन्हा डायगोनलातून वजा केले आणि आम्ही हे निर्धारक सुलभ करू शकतो तर हे मिळेल आणि कायले हॅमिल्टन प्रमेय द्वारे आम्हाला हे माहित आहे तर कायले हॅमिल्टन प्रमेय वापरून या A इन्व्हर्सचे मूल्य आहे म्हणून आपण येथे काय केले या निष्कर्षापर्यंत पोहोचून आपण अभ्यास केला आहे आम्ही ईगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर ओळख करून दिले आहेत आणि मुळात हे समीकरण खूप महत्वाचे होते हे लॅम्ब्डा ईगेनव्हल्यूज आहे आणि संबंधित ईगेनवेक्टर x द्वारे दिले जाईल आणि आम्ही या कायले हॅमिल्टन प्रमेयाचा अभ्यास केला आहे जो म्हणतो की प्रत्येक वर्ग मॅट्रिक्स स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पूर्ण करतो तर येथे उजवीकडची बाजू ही 0 मॅट्रिक्स आहे तर त्याच नोंदीने सर्व एन्ट्रीज 0 आहेत आणि हे लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे हे संदर्भ आहेत लक्ष दिल्याबद्दल तुमचे अनेकानेक आभार